अमीटर II या व्हिडीओमध्ये आपण मल्टी रेंज अमीटर्स आणि अमीटर्सच्या श्रेणी बदलण्याबद्दल बोलत आहोत ठीक आहे तर त्यापूर्वी मी एक शब्द परिभाषित करतो तर या शब्दाला एफएसडी असे म्हणतात अमीटरचे करंट एफएसडी म्हणजे फूल स्केल डेफ्लेक्शन करंट तर याचा अर्थ असा आहे की असे करंट ज्यामुळे पॉइंटर अत्यंत अत्यंत उजव्या बाजूच्या टोकाकडे जाणे शक्य होते अशा करंटला एफएसडी करंट म्हणतात तर जर माझ्याकडे एक मीटर असेल तर असे करंट ज्यामुळे हा पॉईंटरला जास्तीत जास्त व्हॅल्यू कडे सरकेल त्या स्थितीला फुल स्केल डिफ्लेक्शन करंट किंवा अमीटरचे एफएसडी करंट म्हणतात आता समजा माझ्याकडे पीएमएमसी मीटर आहे ज्यात FSD करंट बरोबर 10 मिलिएम्पियर आहे आणि कॉईलचा अंतर्गत रेझिस्टंस त्यास 99 ओहम उदाहरण म्हणून घेवुया तर आता मी हे मीटर जोडले आणि याद्वारे 10 मिलीअपीयर करंट पास केले तर जर मी I बरोबर 10 मिलिअम्पियर करंट पास करत असेल तर पॉईंटर येथे अत्यंतएक्सट्रिम उजव्या ठिकाणी येईल तर म्हणून या पट्टीवर मी हा बिंदू 10 मिलिअम्पियर म्हणून चिन्हांकित करू शकतो या बाजूला मी 0 मिलिअम्पियर चिन्हांकित करू शकतो ठीक आहे तर हे प्रमाण पट्टीवर 10 मिलिअम्पियर वर चिन्हांकित आहे आता समजा मला 100 मिलीअँपिअर करंट किंवा 1 अँपिअर च्या जवळपास करंट मोजायचे आहे आता मी ते करंट या मीटर ने मोजू शकतो का काय होईल जर मी या मीटरद्वारे 100 मिलीअँपिअर करंट पास केले सर्व प्रथम पॉइंटर हा त्याच्या शक्य तितक्या जास्त स्थितीत पोहोचेल आणि मग अडकेल तर जर हे माझें 10 अँपिअर क्षेत्र आहे 10 अँपिअर चिन्हांकित क्षेत्र तर जर मी 20 मिलीअँपिअर करंट पास केले तर तरीसुद्धा हा पॉईंटर येथे येईल जर मी 30 मिलीअँपिअर करंट पास केले तरीही पॉइंटर इथे येईल कारण पॉईंटर यापुढे हलू शकत नाही जादा करंट झाल्यामुळे हे मीटर खराब देखिल होऊ शकतो ही वेगळी समस्या आहे परंतु आपण या मीटरने 10 मिलिअम्पियर करंट थेट मोजू शकत नाही परंतु आपण या मीटरमध्ये लहान बदल करू शकतो त्यानंतर आपण या मीटरने 100 मिलीअँपिअर किंवा 1000 मिलीअँपिअर करंट सहज मोजू शकतो करंट चे कोणतेही मुल्य जे १० मिलीअमपियरपेक्षा जास्त असेल त्याचे मोजमाप करु शकतो तर तो बदल म्हणजे काय तर आपल्याला शंट रेझिस्टन्स कनेक्ट करावे लागेल तर समजा तुम्हाला या मीटरची श्रेणी वाढवायची असेल तर आपल्याला शंट रेझिस्टन्स जोडणे आवश्यक आहे तर आपण या मीटरला रेझिस्टन्स समांतर मध्ये जोडु शकतो तर मीटरची श्रेणी वाढविण्यासाठी आपण शंट रेसिस्टन्स कनेक्ट करू शकतो हे कसे आहे कारण जर मी मीटर ला योग्य रेझिस्टन्स किंवा कंडकटन्स सोबत समांतर मार्ग जोडला तर हे शक्य आहे की जेव्हा मी याद्वारे 100 मिलीअँपिअर करंट पास करेल तर कदाचित बहुतेक 90 मिलीअँपिअर या समांतर शाखेतून जाईल आणि फक्त 10 मिलीअँपिअर मीटर मधून जाईल आणि हे 10 मिलीअँपिअर करंट या मीटरने मोजण्यासाठी पुष्कळ चांगले असेल तर आपण बायपास करू शकतो आपण या शंट रेझिस्टन्स द्वारे जास्तीचे करंट जे प्रवाहित होत आहे त्याला समांतर मार्ग देऊ शकतो आता या शंट रेझिस्टन्स किंवा समांतर रेझिस्टन्स चे मुल्य किती असावे तर जर मी याला Rs म्हटले तर RS चे मुल्य किती असावे समजा आपल्याला मोजमापाची श्रेणी वाढवायची आहे 0 ते 100 मिलीअँपिअर तर प्रत्यक्ष मीटर ने आपण फक्त 10 मिलीअँपिअर मोजण्यास सक्षम होतो कारण फक्त 10 मिलीअँपिअर करंट नेच पॉईंटर हा अत्यंत उजव्या बाजूला जातो परंतु आता आपल्याला 0 ते 100 मिलीअँपिअर मधील करंट मोजायचे आहे ही एक मोठी श्रेणी आहे तर मग आता शंट रेझिस्टन्स चे मुल्य काय असावे तर मुळात याचा अर्थ असा आहे की पॉइंटर हा अत्यंत उजव्या बाजूला जाईल जेव्हा करंट हे 100 मिलीअँपिअर असेल परंतु हा पॉईंटर अत्यंत उजव्या बाजूला जातो जेव्हा करंट 10 मिलीअँपिअर आहे याचा अर्थ 90 मिलीअँपिअर करंट हे Rs शाखेद्वारे बायपास करणे आवश्यक आहे तर म्हणूनच खरंतर आपल्याकडे हे आहे इथे एकुण करंट 100 मिलीअँपिअर असेल परंतु फक्त 10 मिलीअँपिअर करंट हे मीटरद्वारे प्रवाहित होत आहे आणि उरलेले 90 मिलीअँपिअर या समांतर मार्गावरून वाहायला पाहिजे ठीक आहे तर 90 मिलीअँपिअर या Rs मधुन वाहायला हवे आणि 10 मिलीअँपिअर मीटर वरून वहावे तर आता जर आपल्याला हे माहित असेल की या मीटरचा अंतर्गत रेझिस्टंस 99 ओह्म आहे त्याला Ra म्हणुया किंवा याला मीटर रेझिस्टंस Rm म्हणूया इथे m म्हणजे मीटर तर हा मीटर रेझिस्टंस आहे आणि हा Rs आहे आणि एकूण करंट हे 100 मिलिअम्पियर आहे तर आपण हे लिहू शकतो की मीटर करंट Im हे केवळ 10 मिलीअम्पियर आहे तर हे करंट डिव्हायडर नियमाप्रमाणे करंट I 100 मिलिअम्पियर गुणिले तर Rs च्या व्हॅल्यूमुळे आपण या मीटरची श्रेणी 10 मिलिअम्पियर वरुन 100 मिलिअम्पिअर मध्ये बदलू शकतो आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ या हा प्रोब्लेम सुरू ठेवूया तर जर असे असेल तर मोजमापाची श्रेणी किती असेल जर आपण Rs बरोबर 1 ओह्म निवड्ले तर आता हे माझे मीटर आहे आणि आपल्याला माहित आहे की Rm मीटर रेझिस्टन्स हा 99 ओहम असल्याचे दिले गेले आहे आपण 1 ओहम रेझिस्टन्स समांतर जोडत आहोत तर मोजमापाची श्रेणी किती असेल तर आता या मीटरसाठी संपूर्ण FSD करंट 10 मिलीअपीयर दिले गेले आहे जे येथे दिले आहे याचा अर्थ असा की जेव्हा हा प्रवाह 10 मिलिअम्पियर असेल तेव्हा पॉईंटर हा उजवीकडे जास्तीत जास्त स्थितीत पोहोचेन आणि जर हे करंट 10 मिलीअम्पियर असेल तर या दोन बिंदूंमधील व्होल्टेज काय आहे याला A आणि B म्हणुया तर VAB हे करंट 10 मिलीअम्पियर गुणिले मीटर रेझिस्टंस R m समान असेल जे 10 मिलीअम्पियर गुणिले 99 ओहम इतके आहे हे या दोन बिंदूंमधील व्होल्टेज असेल तर म्हणून आता हे शंट करंट I s किती असेल I s बरोबर व्होल्टेज VAB भागीले R s जो 1 ओहम आहे तेवढा असेल तर आपण हे लिहू शकतो 10 मिलीआम्पीयर गुणिले 99 ओहम तर हे VAB भागीले R s आहे R s जो 1 ओहम आहे इथे ओहम ओहम रद्द होत आहे तर I s हा 99 गुणिले 10 बरोबर 990 मिलिअम्पियर बनते तर हे शंट करंट आहे आता हा करंट I काय आहे I हे करंट 10 मिलिअम्पियर मीटर करंट Im अधिक शंट करंट Is आहे आणि हे शंट करंट आहे तर हे Im आहे तर हे 10 मिलीअॅपीयर अधिक 990 मिलीअॅपीयर बरोबर 1000 मिलीअमपीयर किंवा 1 एम्पीअर असेल तर याचा अर्थ असा की जेव्हा हे करंट 1 एम्पीअर असेल तेव्हा मीटर पूर्ण प्रमाणात विक्षेपण दर्शवितो म्हणजेच फुल स्केल डिफ्लेक्शन दर्शवितो म्हणजेच मीटरची रेंज आता 1 अँपिअरकडे वळली आहे तर ही मीटर श्रेणी आहे तर अशाप्रकारे आपण अमीटरची श्रेणी बदलू शकतो आणि म्हणूनच आपल्याकडे मीटर हे एफएसडी करंट 10 मिलीअॅपीयरसह असेल तर आपण योग्य शंट रेझिस्टन्सचा वापर करून 10 मिलीअम्पियरपेक्षा मोठे कोणतेही करंट मोजू शकतो समजा आपण सर्व जण कदाचित आपल्या लॅबमध्ये अमीटर पाहिले असेल ज्यामध्ये एकाधिक श्रेणी असते ज्याला बहुसंख्य टर्मिनल्स असतात आणि करंटच्या श्रेणीनुसार तुम्ही करंट मोजू इच्छित असाल तर वायर योग्य टर्मिनल्सवर जोडुन आपण करंट मोजु शकतो किंवा कदाचित त्याला एखादा बट्न असेल ज्याच्या मदतीने तुम्ही बदलू शकता ते कसे केले जाते मुळात आपण मल्टी रेंज एमिटर बद्दल बोलूया तर आपण काय करु शकतो आपण मीटर घेऊ शकतो असे म्हणूया कि ते पीएमएमसी मीटर आहे जे आधिच्या मुल्याप्रमाणेच एफएसडी बरोबर 10 मिलीअम्पियर आणि मीटर रेझिस्टंस Rm बरोबर 99 ओहमच्या समान आहे आता जर आपण 11 ओहम रेझिस्टन्सला कनेक्ट करू तर आपण पाहिले आहे कि जेव्हा हे करंट 10 मिलिअम्पियर असते याचा अर्थ असा की आपल्याकडे फुल स्केल डिफ्लेक्शन असते म्हणजेच पूर्ण प्रमाणात विक्षेपण असते मग हे करंट 100 मिलिअम्पियर बनते आणि जर तुम्ही वेगळ्या रेझिस्टंसचा वापर केला असेल तर मी हे डिस्कनेक्ट करतो आणि मी वेगळा रेझिस्टन्स कनेक्ट करतो आणि म्हणुया कि जर हा 1 ओहम आहे जर मी हे अशा प्रकारे जोडले तर हे जेव्हा 10 मिलिअम्पियर असेल तर हे 1000 मिलीअॅपीयर किंवा 1 अँपिअर असेल हे 1 एम्पीयर च्या आत असेल तर आता आपण हे रेझिस्टन्स बदलण्यासाठी स्विच वापरू शकतो मग आपण काय करू आपण एक स्विच घेऊ ज्यास तुम्ही या रेझिस्टन्स किंवा रेझिस्टन्सशी जोडु शकाल आणि तुम्हि हे कुठे जोडता त्यानुसार मीटर ची श्रेणी बदलेल जर मी हे येथे जोडले तर हा बिंदू मी याला १०० मिलीअँपीयर रेंज म्हणून चिन्हांकित करतो आणि हा पॉईंटर हि स्थिती म्हणजे 1 एम्पीयर रेंजची आहे तर हा मल्टी रेंज अमीटर आहे म्हणून जर आपल्याला जास्त श्रेणीची आवश्यकता असेल तर आपण अधिक रेझिस्टंसेस जोडु शकतो तर जर मला आणखी 10 अम्पिअर श्रेणीची आवश्यकता असेल तर या रेझिस्टंसचे मूल्य काय असेल तर मी तुम्हाला ग्रुहपाठ म्हणुन हा एक लहान अभ्यास देतो जर मला 10 अँपिअर श्रेणी पाहिजे असेल तर या रेझिस्टंसचे मूल्य शोधा तर हे मल्टी रेंज अमीटर आहे आता आपल्याकडे मल्टी रेंज अमिटरसाठी सर्किटचा दुसरा प्रकार असू शकतो कारण या सर्किटमध्ये एक छोटी समस्या आहे तर ती समस्या काय आहे तर समस्या अशी आहे समजा मी प्रवाहित होणारे काही करंट मोजत आहे जे I आहे आणि I आहे आणि मोजमापादरम्यान मला आढळले की निवडलेली श्रेणी हि योग्य नाही तर मग मी या स्विचचे स्थान बदलत आहे तर मी हे येथे रेखाटतो मी या स्विचची स्थिती बदलू शकतो तर मी ते येथे किंवा येथे किंवा येथे कनेक्ट करू शकतो परंतु तुम्ही पाहता की जेव्हा मी ही श्रेणी बदलतो म्हणुया की मी ती श्रेणी इथुन इथेपर्यंत 100 मिलिअम्पियर ते 1 अँपिअर पर्यंत बदलतो मग थोड्या क्षणासाठी जेव्हा की हि चालु लागते जेव्हा हि की इथे असते ती ह्या रेझिस्ट्न्स किंवा ह्या रेझिस्ट्न्स सोबत जोडलेली नसते तर हा मार्ग पूर्णपणे खुला आहे म्हणून जेव्हा स्विच स्थान बदलत आहे तेव्हा थोड्या क्षणासाठी समांतर मार्ग नाही तर जेव्हा आपण ड्रेन स्विच बदलत असतो तेव्हा थोड्या काळासाठी समांतर मार्ग अस्तित्त्वात नाही तर म्हणून हा मार्ग थोड्या क्षणासाठी डिस्कनेक्ट झाला आणि नंतर संपूर्ण प्रवाह केवळ मीटरद्वारे वाहून जाणे आवश्यक आहे आणि हे करंट एफएसडी करंटपेक्षा किंवा मीटरच्या माध्यमातून जाणार्या स्विकार्य करंटपेक्षा जास्त मूल्याचे असू शकते म्हणून मीटर खराब होऊ शकते कारण थोड्या क्षणासाठी समांतर मार्ग तिथे नाही म्हणून या थोड्या काळासाठी जास्त करंट प्रवाहित झाल्यामुळे मीटर खराब होऊ शकते तर एक उपाय हा आहे उपाय अगदी सोपा आहे एक उपाय म्हणजे वेगळ्या प्रकारचा स्विच वापरणे ज्याला मेक बिफोर ब्रेक स्विच असे म्हणतात तर हे दोन मीटरचे टर्मिनल आहेत ज्याद्वारे अज्ञात करंट I प्रवेश करते किंवा प्रवाहित होते आणि आता हे पहा की हा स्विच आहे जेव्हा हा यास जोडलेला असेल तेव्हा ते ठीक आहे परंतु जेव्हा मी येथून इथे बदलत आहे तो इथुन डिस्कनेक्ट होण्यापूर्वी ह्या रेझिस्टंस ला आधि स्पर्श करेल तर हा स्विच आहे तर ही योजनाबद्ध आकृती आहे तर मुळात हा एक लांब स्विच आहे आधिच्या रेझिस्टंस पासुन डिस्कनेक्ट होण्यापूर्वी हा नवीन रेझिस्टंसला प्रथम स्पर्श करतो म्हणून याला मेक बिफोर ब्रेक स्विच असे म्हणतात तर आपण असेही म्हणू शकतो हे ब्रेक कनेक्शन होण्यापूर्वी मेक कनेक्शनसारखे आहे तर हा एक उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे आर्ट ऑन शंट तर हे दुसरे सर्किट अशाप्रकारे आहे तर जर माझ्याकडे मीटर आहे ज्याचा अंतर्गत रेझिस्टंस Rm असेल मी यासारख्या रेझिस्टंस चा संच जोडेल आणि मग आता माझ्याकडे रेझिस्टन्सेसचा एक सेट आहे त्यांना R1 R2 R3 हे रेझिस्टन्सेस म्हणूया हा मीटर रेझिस्टंस Rm आहे आणि माझ्याकडे स्विच आहे जो ह्या टर्मिनल किंवा ह्या टर्मिनलशी किंवा या टर्मिनलशी जोडला जाऊ शकतो तर हा एक स्विच आहे आणि मीटरचे हे अंतिम इनलेट आणि आउटलेट आहे तर आता मी स्विचला पोझिशन 1 शी कनेक्ट केले असे म्हणुया की हि पोझिशन 1 आहे जर स्विच इथे आहे ठीक आहे तर जे करंट प्रवेश करेल ते 2 हबमध्ये वितरित होईल एक या मीटरने अशाप्रकारे जाते तर हे असे आहे तर हे असे येते आणि दुसरा अर्धा भाग हा R 1 R 2 आणि R 3 रेझिस्टन्सच्या संचातून जातो आणि नंतर बाहेर जातो आता आपल्याकडे या स्थितीसाठी R m आहे आणि R1 अधिक R2 अधिक R3 आहे तर करंट चा काही भाग या 3 रेझिस्टंस मधून जातो आणि काही भाग मीटरद्वारे जातो आता हे स्थान 1 साठी आहे आता स्थिती 2 साठी स्थिती 2 साठी जर मी हा स्विच येथे जोडला तर माझ्याकडे हा R m आणि R 3 सिरिज मधे आहेत तर करंट चा काही भाग R m आणि R 3 मधून जातो ठीक आहे 3 आणि अशा प्रकारे करंटचा काही भाग R 1 आणि R 2 मधून जातो आणि नंतर बाहेर जातो तर स्थिती 2 साठी माझ्याकडे R m आहे आणि R m R 3 आणि R 1 R 2 समांतर आहेत ही स्थिती 2 आहे आणि स्थिती 3 साठी मी हे स्विच येथे जोडले आहे तर माझ्याकडे R m R 3 आणि R2 हे एका मार्गावर आणि R 1 दुसर्या मार्गावर आहे तर माझ्याकडे R m R 3 R 2 हा एक मार्ग आहे आणि R1 एकटा आहे तर हे दोन 2 मार्ग आहेत तर मी स्थिती 1 वर देखील लिहितो तर स्थान 1 साठी आपल्याकडे एकटा Rm आहे आणि 1 2 3 एकत्र आहेत तर हे 2 भाग 2 आहेत तर तुम्ही पहा की जर मी हे मीटर स्थिती 3 शी जोडत असेल तर शंट मार्ग किंवा मीटरला समांतर समांतर मार्ग कमी रेझिस्टंस चा असेल याच्या तुलनेत किंवा इतर मार्ग मीटर मार्गाला रेझिस्टंस R m R 2 R 3 असेल जर मी हे येथे जोडले तर अधिक करंट बायपास केला जाईल तर स्थिती 3 साठी अधिक करंट बायपास केला जाईल तर ही एक उच्च श्रेणी आहे तर स्थिती 3 हि उच्च श्रेणी आहे आणि स्थिती 1 जर मी हे स्विच येथे ठेवले तर Rm च्या तुलनेत जो एकटा आहे शंट रेसिस्टन्स आता जास्त R 1 R 2 R 3 आहे तर या स्थितीसाठी अधिक करंट Rm मधुन प्रवाहित होइल तुलनेत कमी करंट समांतर मार्गावरुन जाते तर ही कमी श्रेणी असेल आता ही आणखी एक व्यवस्था आहे आणि मी जेव्हा स्विचची स्थिती बदलतो तेव्हा पहा मग जरी हा इथे या दरम्यान कुठेतरी जोडलेला असला तो इतर कोणत्याही टर्मिनलला कनेक्ट केलेला नाही तरी मीटरच्या दृष्टीकोनातून काही हरकत नाही कारण नंतर सर्किट पूर्णपणे उघडे आहे या करंटसाठी अजिबात मार्ग नाही तर या परिस्थितीपेक्षा मीटरला जास्त करंट कधीच मिळू शकत नाही जेथे स्विच येथे आहे तो समांतर मार्गांपैकी कोणत्याही मार्गास स्पर्श करत नाही तर सर्व जादा करंट हे मीटरमधून वाहते या प्रकरणात सर्किट पूर्णपणे तुटलेले आहे जर स्विच ह्या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान असेल तर करंट I थांबेल आणि म्हणूनच जादा करंट हे मीटरमधून वाहत नाही तर मीटरच्या दृष्टीकोनातून मीटर अधिक सुरक्षित आहे म्हणूनच याला शंट म्हणतात आणि म्हणूनच ही दुसरी व्यवस्था आहे कुणीही आवश्यक श्रेणिंच्या आधारावर या रेझिस्टंसचे मूल्य मिळवु शकते तर आपण ट्यूटोरियल वर्गात एक उदाहरण सोडवु जिथे आपण ह्या श्रेणीचे मूल्य काढणार या श्रेणीची योग्य रेंज मिळवण्यासाठी आपण रेझिस्टंसेसचे मूल्य काढणार